आता आपण प्रॅक्टिकल एम्पलीफायर डिव्हाइस म्हणजेच मॉस ट्रान्झिस्टरच्या लार्ज सिग्नल आणि स्मॉल सिग्नल कॅरक्टरिस्टीकसह परिचित आहोत आपण आता मॉस ट्रान्झिस्टर वापरुन दोन पोर्ट एम्पलीफायर बनविण्याचा प्रयत्न करू आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे सिग्नल सोर्स व्होल्टेज सोर्सद्वारे रेझिस्स्टरसह सीरिजमध्ये जोडला गेला आहे हे जेनेरिक मॉडेल आहे जे कोणत्याही स्त्रोतासाठी होल्ड करते हे आपणास थेवेनिन थेरमवरूनThevenin's theorem माहित आहे आणि आपल्याकडे दोन पोर्ट आहेत आपण यावर विचार करतो आपण लवकरच त्यास मॉस ट्रान्झिस्टरने बदलू हे कॉमन पोर्ट आहे आणि लोड दुसर्या बाजूला जोडलेले आहे आता हे दोन पोर्ट काय आहे हे नॉनलिनियर दोन पोर्टचे स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल इक्विवलेंट आहे आपण पाहिले आहे की आपल्याला गेन मिळवण्यासाठी नॉनलिनिरिटीची गरज आहे आणि आपल्याला केवळ इन्क्रिमेंटच्या अर्थाने गेन होईल तर आपल्याला नॉनलिनियर दोन पोर्टच्या इन्क्रिमेंटल इक्विवलेंटने याला बदलणे असे करण्याची आवश्यकता आहे आणि अखेरीस मॉस ट्रान्झिस्टर असलेल्या नॉनलिनियर डिव्हाइससह संपूर्ण सर्किट मिळते तर मी येथे मॉस ट्रान्झिस्टरच्या इन्क्रिमेंटल इक्विवलेंटने बदलले तर आपल्याकडे VS RS असेल आणि मॉस ट्रान्झिस्टरचे इन्क्रिमेंटल इक्विवलेंट इतकेच आहे y11 y12 आणि y22 सर्व शून्य आहेत आपल्याकडे VGS असेल मी कॉरेस्पोंडेंस दर्शवितो हे गेट टर्मिनलशी संबंधित आहे कॉमन म्हणजे सोर्स टर्मिनल आणि हे टर्मिनल दोन पोर्ट दोन म्हणजे ड्रेन टर्मिनल तर आपल्याकडे गेट सोर्स आणि ड्रेन असेल आणि अर्थातच मी असे गृहित धरले आहे की ट्रान्झिस्टर सॅचूरेशन रिजनमध्ये कार्यरत आहे तर मी जे केले ते म्हणजे सॅचूरेशन रिजनमधील मॉसच्या स्मॉल सिग्नल इन्क्रिमेंटल इक्विवलेंटसह बदलणे कारण सॅचूरेशन रिजनमध्ये आपल्याकडे अशी कॅरेक्टरस्टिक आहेत जी चांगला हाय गेन ऍम्प्लिफायर तयार करण्यासाठी आवश्यक आहेत तर हा सोर्सgm VGS असेल लक्षात ठेवा आपल्याला वास्तविक मॉसफेटसह सर्किट बनविणे आवश्यक आहे आणि त्याचे इन्क्रिमेंटल इक्विवलेंट हे असावे तर येथे आपण काय करीत आहोत हे स्पष्ट करण्यासाठी हे एम्पलीफायरचे इन्क्रिमेंटल इक्विवलेंट आहे आपण अद्याप संपूर्ण सर्किट दर्शविलेले नाही पूर्ण सर्किटमध्ये एक मॉस ट्रान्झिस्टर असेल आणि जर आपण मॉस ट्रान्झिस्टरला त्याच्या इन्क्रिमेंटल इक्विवलेंट बरोबर बदलले तर आपल्याला हे सर्किट मिळाले पाहिजे ते कसे करायचे ते पाहू आपल्याला बर्याच पायर्या पार कराव्या लागतील आणि आपण ते अचूकपणे करू शकू किंवा नाही तर हे काय करते ते गेट व सोर्स यांच्या दरम्यान अगदी सोपे आहे आपल्याकडे ओपन सर्किट आहे म्हणून या शाखेत असलेला करंट शून्य आहे तर व्होल्टेज VGS इनपुट सोर्स VS इतकेच आहे हे आपण यापूर्वी पाहिले जेव्हा आपण इच्छित y पॅरामीटर्सचे मूल्यांकन केले आपण पाहिले की y11 शून्य आहे आणि y12 शून्य आहे सर्किटच्या पहिल्या पोर्टवर VS पासून व्होल्टेज डिव्हिजन काढून टाका तर आपल्याला VGS म्हणून सर्व इनपुट व्होल्टेज मिळेल आणि यामुळे कंट्रोल करंट gm VGS सर्व RL मध्ये वाहतात तर येथे व्होल्टेज फक्त आउटपुट व्होल्टेज असेल कारण करंट RL द्वारे वरच्या दिशेने वाहत आहे हे gmRL VS इतके होईल तर या एम्पलीफायरचे आउटपुट व्होल्टेज gmRL VS होईल आणि हे gmRL गेन आहे आपल्यास जे पाहिजे ते मूल्य सेट करू शकतो इनपुट सोर्स आणि लोड VS RS आणि RL दिले गेले आहेत तर इच्छित गेन मिळवण्यासाठी आपल्याला gm ची व्हॅल्यू सेट करावी लागेल आणि gm चे डिझायर मूल्य सेट करण्यासाठी आपल्याला मॉस ट्रान्झिस्टरसाठी योग्य ऑपरेटिंग पॉईंट सेट करावा लागेल आता या गेनला निगेटिव्ह चिन्ह आहे आता फक्त त्याकडे दुर्लक्ष करा या प्रकारच्या एम्पलीफायरची वस्तुस्थिती आहे नंतर आपल्याला इतर अनेक टोपोलॉजीज दिसतील ज्यातील काही आपल्याला पॉझिटिव्ह चिन्हे देतील त्यातील काही आपल्याला निगेटिव्ह चिन्हे देतील तर मॉस ट्रान्झिस्टर वापरून ऍम्प्लिफायरचे स्मॉल सिग्नल मॉडेल असे दिसते मी येथे फारसे केले नाही यापूर्वी दोन पोर्ट नेटवर्कच्या एका पोर्टला सोर्स जोडण्यासाठी दुसर्या पोर्टला लोड जोडण्यासाठी आणि सोर्स व लोड यांच्यात जोडण्यासाठी ही कल्पना होती आपल्याला काही गेन होईल आणि दोन पोर्टला मॉस ट्रान्झिस्टरच्या स्मॉल सिग्नल लिनियर मॉडेलसह बदलणे